शेवटच्या सत्रामध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटच्या केस नंबर 2 वर चर्चा करीत होतो ज्यांची चूक झाली आहे त्यांच्यापैकी मी आपणास सत्र पाहून घेण्याची विनंती करीन ज्या प्रकरणात आपण सोडवितो त्या प्रकरणाचे प्रिंटआउटही घ्या आपण अर्ध्या मार्गावरुन गेलो होतो तेथून पुढे जाऊ पण आपण पुन्हा एकदा प्रकरण पाहू तर आपल्याला केशव लिमिटेड साठी कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करण्यास सांगितले जाते आता मार्च 2020 मधील नफा किंवा तोटा खाते नंतर मागील वर्षासाठी आणि यावर्षी किंवा शिल्लक उघडण्याचे व शिल्लक बंद करण्याचे शिल्लक दिले गेले आहे तर हे उत्तर दायित्व मालमत्ता आहे आणि आता या आकडेवारीच्या माहितीच्या आधारे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करण्यास सांगण्यात आले आता वर्किंग नोट म्हणून तयार करण्याच्या प्रक्रियेच्या रूपात मी तुम्हाला करण्यास सांगितले होते की बॅलन्स शीटची प्रत्येक वस्तू घ्या त्यानंतर पी आणि एल बदलाला चिन्हांकित करा आणि त्यास ओ किंवा एफ म्हणून चिन्हांकित करा एकदा की चिन्हांकन पूर्ण झाल्यावर उर्वरित कार्य अगदी सोपे आहेकॅश फ्लो प्रत्यक्ष तयारी म्हणून आपण गेल्या वेळी चिन्हांकित केले आहे पुन्हा एकदा पहा म्हणून आपण बॅलन्स शीट च्या उत्तरदायित्वापासून सुरुवात केली या खुणा होते तर नफा आणि तोटा खाते ओ म्हणून चिन्हांकित केले गेले होते डिबेंचर एक वित्तपुरवठा आयटम असल्याचे होते लेखाकार सीएसीएल होते करांचे उत्तर दायित्व ओ मालमत्ता उपकरणे आणि दीर्घ मुदतीची गुंतवणूक मी आणि भांडवली कर्जदार सीएसीएल बँक शिल्लक होते ही रोख आणि रोख समकक्ष वस्तू आहे तर ते सी म्हणून चिन्हांकित केले जावे हे कॅश फ्लो स्टेटमेंटमधील फ्लो म्हणून दर्शविले जाणार नाही आता पी आणि एल पी आणि एल आयटम जसे की विक्री किंवा सेवांमधून मिळणारा महसूल कॅश फ्लो मध्ये दर्शविला जाऊ नये म्हणून मी येथे समायोजन म्हणून लिहिले आहे किंवा आपण कॅश फ्लो ची कोणतीही गोष्ट सांगू शकत नाही गुंतवणूकीच्या विक्री वरील नफ्यासारख्या वस्तूंमध्ये दोन समायोजने असतील आता हे गुंतवणूकीशी संबंधित आहे म्हणून मी आहे नफा तेथे आहे पैसा येत आहे ते अधिक आहे पण हे ओ मध्ये दुसरा प्रभाव आहे लक्षात ठेवा ओ कारण हे आधीपासूनच पी आणि एल मध्ये जोडलेले आहे आपल्याला ते पी आणि एल मधून काढायचे आहे हे दररोजच्या क्रियाकलापात नाही तर आपण हे ओ मधून कमी करू आणि म्हणूनच याला मी आणि ओ आणि अधिक आणि वजा म्हणून चिन्हांकित केले आहे हे प्लस आणि वजा वगैरे कॅश फ्लो मध्ये लिहिले जाऊ शकत नाहीत परंतु ते आपल्याला कॅश फ्लो तयार करण्यात मदत करेल आता हे सर्व पी आणि एल मधील खर्चाच्या वस्तू आहेत म्हणून दररोज वापर उत्पादन वेतन सामान्य खर्च यासारख्या वस्तू एनए आहेत परंतु हे मूल्य कमी करणे हा नगदी नसलेला खर्च आहे म्हणून ओ प्लस प्लस टॅक्सेशन ओ च्या डिबेंचरच्या मुदतीवर सूट कारण ती दोनदा अधिक व उणे अंतरिम लाभांश एफओ प्लस व वजा ओपरेटिंग आयटम अंतर्गत येईल जर आपणास अद्याप हे समजले नसेल तर कृपया ते दोन वेळा वाचा हे फार महत्वाचे आहे एकदा की उर्वरित काम सोपे आहे आता यावर आधारित आपण कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करण्यासाठी गेलो पहिला भाग कार्यरत उपक्रम आहे एक विशिष्ट स्वरूप आहे तर कृपया तीन वेळा स्वरूपात जा आपण करा नंतर निव्वळ नफा करा पूर्वी निव्वळ नफा आणि नंतर काही विशिष्ट वस्तूसाठी समायोजन करतो आता एनपीएटीची गणना करण्यासाठी आपण कायम ठेवलेल्या उत्पन्नासह सुरुवात केली अंतरिम मिळवा लाभांश मिळवा कर मिळवा आपल्याला एनपीबीटी मिळाला नंतर डेप्रिसिएशन आणि सूट आणि डिबेंचर जोडले गेले लक्षात ठेवा ही नगदी नसलेली वस्तू आहेत ज्यातून ती रोख रक्कम आणत नाहीत परंतु आपण त्यासाठी पैसे देत नाही आहोत म्हणून आपण ती जोडत आहोत कारण ती एक अप्रत्यक्ष पद्धत आहे मग गुंतवणूकीच्या विक्री वरील नफा कमी केला जाईल म्हणून आपल्याला ऑपरेशन 34600 पासून निधी मिळतो यासाठी आपण कार्यरत भांडवलाच्या वस्तू किंवा सीए आणि सीएल आयटमसाठी समायोजन करू आता भांडवल कर्जदारांनी भांडवली कर्जबाजारीपणाचे प्रमाण कमी केले होते म्हणजे त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत हे जोडले जाते लेनदारही खाली गेले आहेत आता कर्जदारांना खाली जाण्यासाठी आपण त्यांना पैसे देतो तर लेनदारांची कपात ब्रॅकेटमध्ये आहे तर ती एक बहिर्वाह आहे तर सीए आणि सीएल अवघड आहे याचा मागोवा ठेवा मी गेल्या वेळी तुम्हाला जे सांगितले ते पुन्हा पुन्हा सांगेन सीएलसाठी हे सोपे आहे सध्याची देयता असलेल्या सीएल व्यतिरिक्त सीएलची रोख कपात करणे ही रोख कपात आहे हे मला वाटते की आपण ते ठीक ठेवता यापेक्षा अगदी सोप्या गोष्टीत तुम्हाला हे लक्षात असू शकते की रोख आणि सीएलचा एकमेकांशी आपुलकी आहे ते एकत्र जातील जेव्हा कॅश आणि सीए स्पर्धा घेत असतील तर ते सीएलच्या अगदी उलट लक्षात राहतील आणि त्याची उलट हालचाल सध्याच्या मालमत्तेसाठी आहे आता कर्जदार आणि लेनदारांचे समायोजन केल्यावर आपल्याला ऑपरेशन मधून उत्पन्न मिळते परंतु करापूर्वी तर मला बीटी म्हणून चिन्हांकित केले आहे जे 29300 आहे आता दिलेला आयकर कमी केला जाईल तो 1000 आहे आता तुम्हाला 1000 मिळाला तरी कोठून 1000 कोठेही दिले गेले नाही परंतु आमच्याकडे दोन आकडे होते जे आपण पी आणि एल वर जाऊ आपण येथे पी आणि एल मध्ये पाहू शकता की प्रदान केलेला कर 6000 होता वास्तविक देय दिले आहे की नाही हे आपल्याला माहित नाही परंतु बरेचसे पी आणि एल मध्ये कर आकारला गेला त्यापैकी आपल्याला आता बॅलन्स शीट मध्ये जावे लागले जर आपण दायित्वामध्ये ताळेबंद पाहिले तर तेथे भिन्न कर लायब्ररी नावाची वस्तू आहे आणि ती 7 वरून 12 पर्यंत वाढली आहे याचा अर्थ असा आहे की 5000 ची वाढ झाली आहे हे प्रदान केले जातात परंतु दिले नाहीत आपण भिन्न कर काय आहे ते आठवते काय नावा प्रमाणेच मतभेद दर्शवितात म्हणजे ही वेळची वस्तू आहे परंतु चालू वर्षात देय नसलेल्या कोणत्याही करा नंतर ती देय असेल तर ती चालू कर म्हणतात जर चालू वर्षात हे देय दिले नाही तर ते २ वर्षांनंतर भरले जाऊ शकते तर याला भिन्न कर म्हणून संबोधले जाते आता वेगळी कर देयता 5000 ने वाढली आहे जी आपण ओ केली आहे असे चिन्हांकित केले आहे म्हणूनच पी आणि एलमधून दिसते त्या वर्षाच्या एकूण 6000 करांपैकी 5000 वेगळे आहेत म्हणजे त्यांना नंतर पैसे दिले जातील त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत तर चालू वर्षात 6 वजा 5 उर्वरित 1000 देय दिले आहेत आपण मला मिळवत आहात येथे मी कंसात 6 वजा 5 दर्शविले आहे किंवा आपण 6000 वजा 5000 म्हणू शकता ते मिळवून 1000 आहे तर कर आपल्याला नेहमी लक्षात ठेवावा लागेल की तो दोनदा येईल प्रथम प्रदान केलेला कर करा नंतर निव्वळ नफ्यावर भर पडेल कारण वर्षात हा शुल्क आकारला जातो आणि जे प्रत्यक्षात दिले जाते ते वजा केले जाते म्हणूनच कर कॅश फ्लो मध्ये दोनदा दाखवावा लागतो कारण जे दिले जाते ते दिले जात नाही व भरले जाते आणि जे दिले जाते ते वजा केले जाते कारण ते बहिर्वाहचे प्रतिनिधित्व करते आणि सरकार तरतुदी आणि वास्तविक देयके यावर लक्ष ठेवू इच्छित आहे हे देखील एक कारण आहे कारण विशेषत या वस्तू दोनदा दर्शविल्या गेल्या आहेत आपण निव्वळ प्रभाव दर्शवू शकत नाही आपल्याला 6 मिळवा आणि कमी करावे लागेल 1 तर ही शेवटची वस्तू होती जी आपल्याला ऑपरेटिंग क्रियाकलापांमधून निव्वळ कॅश फ्लो देते जी 28300 सकारात्मक आहे याचा अर्थ असा आहे की आमच्या सामान्य व्यवसाय क्रियाकलापांमधून आपल्याला ती कितीतरी अधिक रक्कम मिळाली आहे आता हे अगदी गुंतागुंतीचे होते बाकीचे अगदी सोपे आहे यानंतर गुंतवणुकीच्या कामकाजापासून कॅश फ्लो आहे आता बॅलन्स शीटवर जा आपण आयटम म्हणून बर्याच वस्तू चिन्हांकित केल्या आहेत तर मी ज्या गुंतवणूक करतोय त्या वस्तू घ्या आणि त्या येथे ठेवा आता आपण बॅलन्स शीट मध्ये परत जाऊ बॅलन्स शीट जर तुम्हाला आठवत असेल तर गुंतवणूकीची दीर्घ मुदत होती मी वजा 2000 वजा म्हणजे 5000 वरुन 3000 वर आला असल्याचे चिन्हांकित केले तर आपण गुंतवणूक विकली आहे आणि आपल्याला 2000 मिळाले आहेत परंतु आपण कॅश फ्लो मध्ये हे 2000 थेट लिहू शकत नाही कारण गुंतवणूकीच्या विक्रीवर काही नफा किंवा तोटा होईल समजत आहे तर पी आणि एल मध्ये हे 2000 अधिक म्हणजे 2000 च्या विक्रीवर नफा नावाची एक वस्तू होती आपण हे ओ ओ वजा म्हणून विकले होते पहा ते अधिक आहे 2000 रुपये गुंतवणूकीची किंमत आहे आणि 2000 रुपये नफा एकूण विक्री मूल्य 4000 आहे आपल्याला विक्री मूल्य दिले गेले नाही आपल्याला विक्री मूल्याची गणना करावी लागेल तर गुंतवणूकीची विक्री 2000 अधिक 2000 4000 वर्षासाठीची आवक आहे पुढे उपकरणांची खरेदी आहे जर तुम्ही बॅलन्स शीटला गेला तर तिथे उपकरणे 21000 वाढून 55600 34600 ची वाढ झाली आपण आय म्हणून चिन्हांकित केले होते हे खरेदीचे प्रतिनिधित्व करते समजत आहे परंतु ही खरेदीची वास्तविक रक्कम असू शकत नाही वाढीव म्हणजे खरेदी केली गेली आहे परंतु डेप्रिसिएशनकमी होत आहे म्हणूनच आपण खरेदीच्या दोन्ही प्रभावांचा विचार केला पाहिजे आणि घसारामुळे झालेली भर आणि कपात आणि निव्वळ परिणाम हा 34600 असेल तर मग आपण खरेदीची रक्कम मिळवत आहोत याची गणना करूया मी 39600 चे कार्य केले हे कसे कार्य केले जाते आपण अंदाज लावू शकता का पहा निव्वळ प्रभाव 34600 आहे आणि जर आपण पी आणि एल वर गेला तर 5 चे मूल्य घसरले आहे तर 34 अधिक 5 आपल्याला 39600 मिळेल मी येथे उपकरणांचे खाते देखील दर्शविले आहे जे खाती परिचित आहेत त्यांचे खात्यावर नजर आहे प्रारंभिक शिल्लक 21 होती बंद शिल्लक 55 होती डेप्रिसिएशन झाल्याने कपात केली जाते 5 खरेदी किती आहे हे आपल्याला माहिती नाही आपल्याला फक्त हे माहित आहे की एकूण वाढ 34600 आणि 5000 ची आहे याचा अर्थ असा आहे की 39600 च्या खरेदीसाठी एक रोकड बँक आहे एकतर मी खाते तयार केले आहे तसे खाते तयार करा किंवा आपण एक वर्किंग नोट बनवू शकता परंतु 39600 च्या रकमेवर पोहोचेल ते कंसात आहे कारण वजा ही रोकड प्रवाहात घट आहे समजतंय का तर गुंतवणूकीतील दोन वस्तू अधिक 4000 आणि वजा 39600 गुंतवणूकीतील निव्वळ कॅश फ्लो 35600 तुम्हाला मिळत आहे काय तर ऑपरेटिंग पासून 28300 ची भर किंवा सकारात्मक आकडेवारी ही ऑपरेटिंग क्रियाकलापातून मिळणारी रोख रक्कम आहे वजा करण्याच्या 35600 उपक्रमांमध्ये गुंतवणूक केलेली ही रोकड आहे आता तिसरी शीर्षक उपक्रम वित्तपुरवठा आहे तर बॅलन्स शीटवर जा एफ प्रकारातील गोष्टी ठीक आहेत बॅलन्स शीट मध्ये सामान्यत तुम्हाला जबाबदाऱ्याकडे जावं लागेल कारण तिथेच तुम्हाला एफ आयटम मिळतील तुम्हाला दिसेल की फक्त एकच आयटम डिबेंचर 10000 उघडत आहे २ बंद होता १ F फॅ वाढत आहे तर हे कशाचे प्रतिनिधित्व करते वित्तपुरवठा आपण डिबेंचर्स जारी करतो तर आपल्याला रोख रक्कम मिळाली आणि आपण डिबेंचर्स दिली समजत आहे तर इनफ्लो 17 आहे परंतु थेट कॅश फ्लो मध्ये 17 लिहू नका कारण पी आणि एल मध्ये काही आयटम असू शकतात जर तुम्हाला पी आणि एल मध्ये आठवत असेल तर डिबेंचरच्या मुदतीत सवलत म्हणून एक वस्तू होती आपण ते ऑफ प्लस म्हणून चिन्हांकित केले होते ते मिळत आहे ते एफ आहे कारण ही 3000 ची वित्तपुरवठा करणारी वस्तू आहे आणि ती डिबेंचरच्या मुद्दय़ाशी संबंधित असते म्हणजेच 17 च्या फेस व्हॅल्यूचे डिबेंचर्स सवलतीत दिले जातात कंपनीला 17 प्राप्त झाले नाही कंपनीला 17 वजा 3 प्राप्त झाला जो म्हणजे 14 आहे तो तुमची डिबेंचरमधून ओघ आहे समजत आहे तर मी हे इथे डिबेंचर्स 17 वजा 3 14000 च्या अंक म्हणून लिहिले आहे समजले तर बॅलन्स शीट मध्ये फक्त एक आयटम होता परंतु पी आणि एल मध्ये एक आयटम होता तो म्हणजे एफओ वजा प्लस म्हणून चिन्हांकित केलेला अंतरिम लाभांश एफ म्हणजे काय कारण लाभांश हा नेहमीच आर्थिक क्रिया असतो आपण समभाग जारी केले आहेत आणि आपण येथे भागधारकांना लाभांश देत आहोत तर याला अंतरिम म्हणतात म्हणजेच ते घोषित केले जाते आणि दिले जाते 5000 ची रक्कम पहा ती 5000 आपण येथे पी ऑपरेटिंगमध्ये जोडली आणि आपण ती वित्तपुरवठ्यात कमी करू समजले तर वित्तपुरवठ्यात फक्त दोन वस्तू डिबेंचर आणि अंतरिम लाभांश देय अधिक 14 वजा 5 च्या जारी असतात तर वित्तपुरवठा उपक्रमांमधून निव्वळ कॅश फ्लो 9 तर आता तुम्हाला सर्व तीन शीर्षके मिळाली आहेत 28300 अधिक वजा 35600 अधिक 9000 तर रोखीची निव्वळ वाढ ही एकूण ओ प्लस मी प्लस एफ म्हणजे 1700 ची आहे तुम्हाला ती मिळत आहे का आता शिल्लक पत्रकात शिल्लक ठेवून हे तपासले जाऊ शकते तर यासाठी आपण सुरुवातीला रोख आणि रोख समकक्ष जोडू जे 5000 रोख आणि शेवटी रोख समतुल्य 6700 आहेत आता जिथे आपल्याला हे 5 आणि 6700 मिळाले आहे तेथून आपण बॅलेन्स शीट मध्ये परत जाऊ बॅलेन्स शीट मध्ये एक आयटम आहे पहा आपण सी म्हणून चिन्हांकित केले होते आणि आपण चर्चा केली की ही 1700 प्रवाह किंवा बहिर्वाह नाही हा शिल्लक बदल आहे खरं तर आमची एकूण रक्कम रोख आणि रोख समकक्षातील कॅश फ्लो तील विधानातील बदलांशी जुळते की नाही हे पाहण्यासाठी आपण संपूर्ण कॅश फ्लो स्टेटमेन्टची गणना करत आहोत तर इतर सर्व बदल एकत्र 1700 होते हे बँकेच्या बदलाशी जुळते म्हणजे आपले स्टेटमेंटबरोबर आहे हे तालमी आहे समजतंय का तर 1700 अधिक 5000 आपल्याला 6700 मिळतात आता आणखी एक गोष्ट आहे आता रोख आणि रोख समकक्षतेवर जाण्यासाठी आपल्याला सलोखा स्टेटमेंट करावे लागेल सुरुवातीस आणि शेवटी रोख आणि रोख समतुल्य दर्शवा येथे आपल्याकडे एकच आहे या समस्ये मध्ये केवळ एक आयटम आहे परंतु काही वेळा दोन तीन रोख आणि रोख समतुल्य असू शकते तर त्यांना एकूण घेण्यास दर्शवा तर बँक उघडणे 5 6700 बंद करणे समान 5 आणि 6700 आहे आणि उपकरणे ही एक कार्यरत नोट होती तर संपूर्ण कॅश फ्लो स्टेटमेंटसाठी ऑपरेटिंग आयटमसह प्रारूप सुरू करण्यासाठी ते येथे दर्शवा नंतर गुंतवणूकीसाठी जा वित्तपुरवठा करा ओपनिंग मिळवा कमी बंद करा आणि रोख रकमेचा सममूल्य दर्शवा आणि रोख समकक्ष नंतर आमच्या रोख रक्कम फ्लो स्टेटमेंट संपले आहे हे स्पष्ट आहे का आता आपण वित्तपुरवठा करणाऱ्या कोनातून थोडीशी चर्चा करू तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे कंपनी साठी चांगले कॅश फ्लो स्टेटमेंट आहे काय हे ध्वनी व चांगल्या कार्यरत कंपनीचे प्रतिनिधित्व करते या तीन बेरीजमधून आपल्याला काय वाटते ऑपरेटिंग उपक्रम एक सकारात्मक आकृती आहे हे एक चांगले चिन्ह आहे का अर्थात होय आपल्याला रोख रक्कम मिळत आहे त्यात काय वाईट आहे आपण आमच्या सामान्य व्यवसायातून 28300 व्युत्पन्न करण्यास सक्षम आहोत आपण येथे पाहू शकता हे खूप चांगले चिन्ह आहे हे व्यवसायाची मजबुती दर्शवते आता आपल्याकडे गुंतवणुकीत नकारात्मक कॅश फ्लो आहे हे चांगले चिन्ह आहे का आपण रोख रक्कम देत आहोत रोकड बाहेर जात आहे हे एक चांगले चिन्ह आहे का काही अपयशी ठरतील की आमची रोकड बाहेर जाईल हे चांगले चिन्ह नाही परंतु प्रत्यक्षात ते एक चांगले चिन्ह आहे कारण जोपर्यंत आपण गुंतवणूक करत नाही तोपर्यंत व्यवसाय कसा वाढेल तर आपण येथे पाहू शकता की कंपनी 28300 रोखीची निर्मिती करीत आहे आणि ते नवीन उपकरणे खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करीत आहेत म्हणून जर आपल्याला कंपनीची निरोगी वाढ हवी असेल तर कंपनीला नवीन उपकरणे नवीन सॉफ्टवेअर नवीन तंत्रज्ञान किंवा कमीतकमी नवीन गुंतवणूकीसाठी सतत गुंतवणूक करावी लागेल तर आपण येथे पाहू शकता की त्यांनी जुन्या गुंतवणूकींपैकी काही वस्तू नफ्यावर विकली आहेत आणि ही चांगली चिन्हे देखील आहेत आणि सर्व पैसे त्यांनी नवीन उपकरणेत ठेवली आहेत ज्यामुळे त्यांना येत्या काही वर्षांत अधिक नफा आणि अधिक कॅश फ्लो निर्माण होईल म्हणून गुंतवणूकीच्या क्रियाकलापांचा नकारात्मक कॅश फ्लो लक्षात ठेवा खरं तर ते सकारात्मक असल्यास ते नकारात्मक असले पाहिजे याचा अर्थ असा की आपण आपली विद्यमान मालमत्ता विक्री करीत आहात जी चांगली नाही नवीन मालमत्ता तयार होत असल्यास चांगले आहे तर निरोगी गुंतवणूकींमध्ये नकारात्मक कॅश फ्लो पुढे वित्तपुरवठा आहे वित्त अधिक 9000 आहे हे चांगले आहे का सकारात्मक नकारात्मक असावे वास्तविक दोघेही वित्तपुरवठ्यात ठीक असतात कारण कधीकधी ते लाभांश देण्या मुळे नकारात्मक ठरतात कारण इथं 5000 भागधारकांना पैसे मिळायला हवेत तर हे एक सकारात्मक चिन्ह आहे परंतु कंपनी वाढवावी लागेल तर आपण येथे पाहू शकता की त्यांनी डिबेंचरद्वारे काही नवीन पैसे उभे केले आहेत ते 14000 अंशतः गुंतवणूकीच्या खरेदीसाठी वापरले जाते अंशतः हे ऑपरेटिंग प्रवाहातून आणि अंशतः यामधून आले आहे तर कोणतीही समस्या नाही हे 9000 एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते हे एक निरोगी चिन्ह आहे एकूणच पहात आहे आणि सुरुवातीस रोख आणि रोख समकक्षतेकडे पहातो आणि शेवटी ते देखील एक चांगले चिन्ह दर्शवते जर तुमच्याकडे जास्त रोख असेल तर ते चांगले नाही जर तुमच्याकडे खूप कमी रोख असेल तर नियमित उपक्रम करण्यासाठी पैसेही नसतील जे योग्य नसतात तर आपण येथे पाहू शकता की कंपनीने त्यांचे शिल्लक किंचित वाढविले आहे परंतु जास्त रोख रक्कम देखील कमी नाही तर एकूणच कॅश फ्लो स्टेटमेंटमधून मी पी आणि एल आणि बॅलन्स शीट कडे पहात नाही आपण नंतर गुणोत्तर आणि सेगमेंट्सचे विश्लेषण कसे करावे यावर चर्चा करू परंतु आपण केलेल्या कॅश फ्लो वर नजर टाकून आपण एकूणच टिप्पण्या केल्या आहेत असे आपण म्हणू शकतो की ते आरोग्यदायी चिन्ह आहे त्यांनी ऑपरेशन्समधून सकारात्मक कॅश फ्लो निर्माण केला आहे वर्षभरात त्यांनी गुंतवणूक केली आहे गुंतवणूकीतून नकारात्मक कॅश फ्लो आणि वित्तपुरवठ्यातून थोडासा सकारात्मक तर कंपनी हेल्दी कॅश पॉलिसी म्हणून कामकाजापासून चांगला कॅश फ्लो घेण्यास सक्षम आहे म्हणून मी आशा करतो की आपणास सर्व कॅश फ्लो स्टेटमेंट समजले असेल आता आपण आधी बॅलेन्सशीटवर चर्चा केली आहे त्यानंतर पी आणि एल वर चर्चा केली आहे मला आशा आहे की आता तुम्हाला मूलभूत आर्थिक स्टेटमेंट्स स्पष्ट होतील आगामी सत्रांमध्ये आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स सारख्या काही वैचारिक आणि सैद्धांतिक बाबींविषयी चर्चा करूया जसे लेखाचा नैतिक भाग किंवा लेखाचा विकास कसा झाला नोंदी कशा नोंदल्या जातात आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या भागात मागील 5 5 सत्रांमध्ये आपण पुन्हा आर्थिक स्टेटमेन्टकडे परत जाऊ या ज्यात आपण बॅलन्स शीट पी आणि एल आणि कॅश फ्लो तयार करण्यासाठी जाऊ आणि त्याद्वारे त्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू परंतु आपल्याला बरेच होमवर्क करण्याची आवश्यकता आहे असे करण्यासाठी आता तुम्हाला तीनही स्टेटमेन्ट समजली असतील तर कृपया तुमच्या कंपनीतील किमान काही कंपन्यांची स्टेटमेन्ट्स वाचा आणि सोपी पी आणि एल आणि बॅलन्स शीट तयार करण्याचा प्रयत्न करा आणि एक किंवा दोन आठवड्यानंतर आपण आणखी काही स्टेटमेंट्स तयारी साठी जाऊ ठीक आहे खूप खूप धन्यवाद नमस्ते